या व्याख्यानात आपले स्वागत आहे मागील व्याख्यानात आम्ही लाइफ सायकल मॉडेल आणि विशेषत क्लासिकल वॉटर फॉल मॉडेल बद्दल चर्चा केली आणि लाईफ सायकल मॉडेलचा एक भाग म्हणून आम्ही डेव्हलपमेंट प्रोसेस दरम्यान घेतलेल्या विविध ऍक्टिव्हिटीज पाहिल्या होत्या आणि आम्ही फिजिबिलिटी स्टडीवर थोडा वेळ घालवला आहे जो प्रोजेक्ट मॅनेजर द्वारे केस स्टडीच्या मदतीने हाती घेतलेली एक महत्त्वाची ऍक्टिव्हिटी आहे आम्ही प्रोजेक्ट मॅनेजर द्वारे फिजिबिलिटी स्टडीच्या दरम्यान कोणत्या ऍक्टिव्हिटीज राबविल्या आहेत हे आम्ही ओळखले होते आणि फिजिबिलिटी स्टडीच्या शेवटी बिझनेस केस लिहिली जाते ही बिझनेस केस लिहिण्याची सुरुवातीची प्रोसेस आहे आणि प्रभावी बिझनेस केस कसे लिहिले जाऊ शकते हे आम्ही पाहिले होते आम्ही गेल्या व्याख्यान केलेल्या चर्चेच्या आधारे या लेक्चर मध्ये पुढे जाऊया या व्याख्यानाच्या योजनेत आम्ही इटरेटीव्ह वॉटर फॉल मॉडेल व्ही मॉडेल इवोल्युशनरी मॉडेलप्रोटोटाइपिंग मोडेल याबद्दल चर्चा करू क्लासिकल वॉटर फॉल मॉडेल एक आदर्शवादी मॉडेल आहे मुख्य अडचण अशी आहे की हे मानते की कोणत्याही फेज मध्ये कोणत्याही प्रकारचे डिफेक्ट आढळत नाहीत प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत एक फेज संपल्या शिवाय दुसरी फेज चालू होत नाही परंतु लाईफ सायकल च्या प्रत्येक फेजमध्ये बरेच डिफेक्ट आढळतात आणि हेच कारण आहे की एकदा डिफेक्ट आढळल्या नंतर मागील फेज कडे जाणे आवश्यक आहे उदाहरणार्थ डिझाईन फेज मध्ये एखादा डिफेक्ट ओळखला जाऊ शकतो की रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन मधील एखादी फंक्शनालिटी मिसिंग आहे रिक्वायरमेंट ऍक्टिव्हिटी घेण्यासाठी पुन्हा रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट वर काम करावे लागते आणि मग परत डिझाईन फेजमध्ये यावे लागते याच कारणामुळे आम्हाला फीडबॅक ची गरज असते एखाद्या फेज मध्ये डिफेक्ट डेव्हलप झाल्यावर डेव्हलपर कडून चुकून बघितला जात नाही आणि नंतरच्या फेज मध्ये लक्षात आले तर ते डिफेक्ट काढून टाकले जातात परंतु येथे प्रश्न हा आहे की नंतर च्या फेज मध्ये हा डिफेक्ट दुरुस्त करणे अधिक महाग आहे ते असे का उत्तर फार दूर नाही कारण डिफेक्ट निर्माण झाल्यास आणि ते त्वरित काढून टाकले गेले तर ही किंमत सर्वात कमी असेल परंतु आपण असे म्हणूया की हा डिफेक्ट एका फेज नंतर काढून टाकला आहे म्हणजेच पुढच्या फेज नंतर तर हा डिफेक्ट दोन फेज ना परिणाम करतो त्यामुळे दोन फेजचे डॉक्युमेंट बदलावे लागतील परंतु असे म्हणूया समजा डिफेक्ट रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन फेज मध्ये आला पण तो टेस्टिंग फेज मध्ये आढळला तर नुसते रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन चे डॉक्युमेंट च नाही तर डिझाइन बदलण्याची गरज आहे तसेच कोड बदलणे आवश्यक आहे आणि ह्या बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आहेत आणि बरेच डाक्युमेंट बदलण्याची आवश्यकता आहे आणि हेच कारण आहे उशिराच्या फेज मध्ये डिफेक्ट आढळून आल्यास ते काढणे महागडे होते ही एक अतिशय महत्वाची संकल्पना आहे आणि त्यास फेज कंटेन्टमेंटऑफएरर्सphase containment of errors म्हणून ओळखले जाते येथे हे असे लिहिलेले आहे की एकदा डिफेक्ट आढळल्यानंतर त्या कामांचे काम मागील फेज मध्ये पुन्हा करा आणि म्हणूनच डिफेक्ट शोधण्यापूर्वी जर तेथे दरम्यानचे बऱ्याच फेजेस असतील तर त्याने बऱ्याच फेजेस ओलांडले आहेत तर पुष्कळ कामांची आवश्यकता आहे इटरेटीव्ह वॉटर फॉल मॉडेल हे क्लासिकल वॉटर फॉल मॉडेल सारखेच आहे म्हणून आपण येथे धबधबा पाहू शकतापरंतु फीडबॅक पाथ देखील आहेत हा फीडबॅक मार्ग क्लासिकल मॉडेलच्या विपरीत मॉडेलला वास्तववादी बनवतो जिथे एक फेज पूर्ण होतो आणि नंतर पुढील फेज पूर्ण होतो वगैरे असे आपण गृहीत धरू की डिफेक्ट हे टेस्टिंग फेजमध्ये आढळते आणि मग आपल्याला डिझाईन फेजमध्ये किंवा रिक्वायरमेंट फेजमध्ये जावे लागेल आणि नंतर ते डिफेक्ट निश्चित केले पाहिजे आणि पुढील फेज मधील काम ही निश्चित केले पाहिजे जसे आपण म्हणत आहोत की ही त्रुटींसाठी एक महत्वाची संकल्पना आहे जेव्हा चुका ह्या विकसकांकडून केल्या जातात ज्या त्या त्याच फेज मध्ये निश्चित केल्या पाहिजेत तेच योग्य आहे म्हणजे चुका सोडल्यानंतर त्या त्या फेज मध्ये पूर्ण केल्याने कमी खर्च लागेल जर उशिरा चुका सापडल्या तर ते महागडे होईल डिझाइन फेज मध्ये च डिझाइन डिफेक्ट आढळला तर त्यास फक्त डिझाइन डाक्युमेंट बदलण्याची आवश्यकता आहे परंतु हे चाचणी फेज मध्ये आढळल्यास केवळ डिझाइन डाक्युमेंट बदलण्याची आवश्यकता नाही परंतु कोड पुन्हा तयार करणे आवश्यक आहे आणि ते होईल जास्त महाग होईल म्हणूनच याला फेज कंटेनमेंट ऑफ एरर्स असे म्हणतात हे एक महत्त्वाचे तत्व आहे की एकदा चूक झाल्यास किंवा एखादी चूक झाल्यास त्याच फेज मध्ये समाविष्ट असणे आवश्यक आहे फेज कंटेनमेंट ऑफ एरर्स असणे म्हणतात त्याच्या इंट्रोडकशन पॉईंट जवळच्या त्रुट्या शोधण्याच्या तत्त्वाला फेज कंटेनमेंट ऑफ एरर्स असे म्हणतात हे एक अतिशय महत्त्वाचे तत्व आहे आणि अतिशय अंतर्ज्ञानी देखील आहे हे इटरेटीव्ह वॉटर फॉल मॉडेल त्याच्या फेजेस ह्या क्लासिकल वॉटर फॉल मॉडेल प्रमाणे आहेत शिवाय त्यात फीडबॅक मार्ग देखील आहेत वॉटर फॉल मॉडेलचा मुख्य फायदा म्हणजे सर्व डेवलपर्स ला हे मॉडेल अगदी सहजतेने समजुन घेता येते आणि ते वापरता येते टीमच्या सदस्यांना माइल स्टोन ची स्पष्ट कल्पना असते आणि प्रोजेक्ट मनेजर प्रोजेक्टच्या प्रगतीवर सहजतेने लक्ष ठेवतात यामुळे आवश्यक स्थिरता उपलब्ध होते प्रोजेक्ट मॅनेजरचे मॅनेजमेंट नियंत्रणात असू शकते माइल स्टोन शेड्युल करतात आणि तपासतात परंतु नंतर त्यात बरीच कमतरता असते वॉटर फॉल मॉडेलची एक मोठी समस्या अशी आहे की कार्यक्षमतेत बदल हाताळण्यासाठी हे फारसे योग्य नाही परंतु जवळजवळ प्रत्येक सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मध्ये रिक्वायरमेंट बदलण्याची शक्यता असते रिक्वायरमेंट का बदलतात याचे अनेक कारणे आहेत उदाहरणार्थ कदाचित ग्राहकाने असा विचार केला नसेल की काही कार्ये आवश्यक असतील कारण त्याला समजलेले नसेल किंवा आपण समजू शकत नाही प्रोजेक्टच्या सुरुवातीला काय आवश्यक आहेअसा विचार त्याने केला नसेल परंतु जेव्हा तो कार्यक्षमता पाहतो तेव्हा तो काही कार्ये आवश्यक असल्याचे ठरवतो दुसरा म्हणजे डेव्हलपमेंट होताना व्यवसायातही थोडा बदल होऊ शकतो आणि म्हणूनच बदल आवश्यक असतात तर सॉफ्टवेअरच्या डेव्हलपमेंट दरम्यान बदलांची आवश्यकता असण्याची अनेक कारणे आहेत परंतु वॉटर फॉल मॉडेलमध्ये आवश्यकता स्पष्टपणे निश्चित केल्या जातात आणि नंतर डिझाइन कोडिंग आणि टेस्टिंग हाती घेतली जाते आणि वॉटर फॉल मॉडेलमध्ये कोणताही बदल करण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नाही वॉटर फॉल मॉडेलची ही सर्वात मोठी कमतरता आहे इतर उणीवा अशी आहेत की येथे पुष्कळ डाक्युमेंट फेजेस पूर्ण झाल्यावर तयार केली जातात रिक्वायरमेंट पूर्ण आहे डिझाइन पूर्ण आहे डाक्युमेंट तयार केलेली आहेत कोड पूर्ण झाला आहे परंतु टेस्टिंग दरम्यान असे आढळले की बर्याच रिक्वायरमेंटचे पूर्ण झालेल्या नाहीत तर प्रोजेक्ट मॅनेजरलाप्रोजेक्टच्या प्रगतीची चुकीची माहिती मिळते की योजनेनुसार प्रोजेक्ट ची प्रगती छान चालू आहे परंतु टेस्टिंग फेज मध्ये असे आढळले की फारच थोडे केले गेले आहे त्यामागील मुख्य कारण म्हणजे इंटिग्रेशन हे बिग बँग आहे पण तोपर्यंत सर्व काही ठीक होते परंतु इंटिग्रेशनच्या वेळी असे आढळले आहे की बहुतेक फंक्शनालिटीज कार्य करत नाही आहेत या मॉडेलची आणखी एक समस्या अशी आहे की एकदा ग्राहक जेव्हा आवश्यकतेची पूर्तता करतो तेव्हा त्यांना सिस्टम वितरित होईपर्यंत शेवटपर्यंत पाहण्याची संधी नसते खरोखरच चांगले झाले असते जर ग्राहकांचा सहभाग असता तर ते पाहू शकले असते कोणत्या प्रकारची कार्ये डेव्हलप केली जात आहेत आणि त्यांनी बदल वगैरे सुचवले असते वॉटर फॉल मॉडेलच्या या मुख्य अडचणी आहेत सर्वात मोठा म्हणजे त्यात आवश्यक बदल हाताळण्याची लवचिकता नसते प्रगतीची खोटी छाप पडते कारण फेजेस पूर्ण होत असतात परंतु इंटिग्रेशन हे बिग बँग आहे जेथे प्रगती फारच कमी झाल्याचे लक्षात येते बहुतेक फंक्शनालिटीज कार्य करत नाहीत आणि ग्राहकांचा सहभाग अगदी कमी आहे ग्राहक सूचनाही देऊ शकत नाही पण तरीही वॉटर फॉल मॉडेल लोकप्रिय होते आणि काही प्रकारच्या प्रोजेक्ट मध्येही यशस्वीरित्या वापरलेले जाते ज्या प्रोजेक्ट साठी वॉटर फॉल मॉडेल योग्य आहेत ते असे की जिथेरिक्वायरमेंट चांगल्या प्रकारे समजलेल्या असतात आणि ग्राहकांना ज्ञात असतात त्यांनी समान सॉफ्टवेअर वापरलेले असल्यामुळे त्यांना आवश्यक काय आहे हे माहित असते असे नाही की ते एखाद्या नवीन प्रकारच्या सॉफ्टवेअरचा विचार करीत आहेत ते नियमित सॉफ्टवेअर असते रिक्वायरमेंट चांगल्या प्रकारे माहिती असतात आणि त्या स्थिर असतात टेक्नॉलॉजी समजलेली असते आणि डेव्हलपमेंट टीमला यासारख्या प्रोजेक्टचा अनुभव असतो येथे आपण पाहू शकता की प्रोजेक्ट हे नेहमीच्या प्रोजेक्ट सारखेच आहे त्यामुळे डेव्हलपमेंट टीमला बरेच सारखे कार्य करावे लागतात ते फक्त आणखी एक डेव्हलप करण्याचा प्रयत्न करीत आहेत आपण असे म्हणू शकता की येथे आव्हाने कमी आहेत कारण रिक्वायरमेंट काय आहेत आणि सॉफ्टवेअर शेवटी काय असेलहे माहित असते आणिफंक्शनालिटीज चांगल्या प्रकारे माहिती आहेत टेक्नॉलॉजी समजलेली असते आणि डेव्हलपमेंट टीमला यासारख्या प्रोजेक्टचा अनुभव असतो आणि अशा सोप्या प्रोजेक्ट साठी वॉटर फॉल मॉडेल वापरले जाऊ शकते आणि हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा सर्वात कार्यक्षम मार्ग आहे परंतु क्लासिकल वॉटर फॉल मॉडेलचे काय आहे इटरेटीव्ह वॉटर फॉल मॉडेलचा उपयोग आहे आम्ही पाहिले की साध्या प्रोजेक्ट साठी ते वापरले जाऊ शकतात परंतु क्लासिकल वॉटर फॉल मॉडेलचे काय कारण येथे हे आदर्शवादी मॉडेल होते जेथे असे मानले गेले होते की कोणत्याही फेज मध्ये कोणताही डिफेक्ट नाही तर सर्वच फेज आदर्शवादीपणे पुढे येतात परंतु याचा उपयोग असा आहे की क्लासिकल वॉटर फॉल मॉडेलचा वापर करून सॉफ्टवेअर डेव्हलप केल्याप्रमाणे फायनल डाक्युमेंटेशन दिसावे परत मागे जाता येत नाही चुका नाही अगदी नाहीजर डाक्युमेंट त्याप्रमाणे लिहिले असेल तर ते डाक्युमेंटचे आकलन सुलभ करते केवळ एक सादरीकरण देण्यासाठी आपण गणिताचे प्रमेय सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असाल किंवा कदाचित गणिताची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत असाल आणि कदाचित आपण बर्याच वेळा पुन्हा चुका करू शकता मागील फेज मध्ये मागील स्टेप मध्ये परत जा परंतु आपल्या फायनल डाक्युमेंट मध्ये आपण केलेल्या चुका आणि चूक दुरुस्ती या सर्व गोष्टी आहेत वगैरे तर एखाद्याला ते डाक्युमेंट समजून घेण्यासाठी प्रयत्न करणे खूपच क्लिष्ट होते एखाद्याने समजून घेणे सर्वात चांगले होण्यासाठी तुम्ही त्याला योग्य स्टेप्स द्या जसे आपण कधीच चुकीच्या गोष्टी केलेल्या नाहीत हे असे क्लासिकल वॉटर फॉल मॉडेल आहे यामध्ये सर्व टप्पे कोणत्याही चुका न करता पुढे जातात आता आपण व्ही मॉडेलबद्दल पाहूया हा वॉटर फॉल मॉडेलचा फक्त एक बदल आहे वॉटर फॉल मॉडेलचे छोटे डेरिव्हेटिव्ह फक्त तेथे आहेत मूलत सर्व ऍक्टिव्हिटीज वॉटर फॉल मॉडेल च्या आहेत आता व्ही मॉडेलकडे पाहूया व्ही मॉडेल व्हेरीफिकेशन आणि व्हॅलिडेशन ऍक्टिव्हिटीजांवर संपूर्ण लाइफ सायकल मध्ये जोर देते आम्ही पाहिले होते की वॉटर फॉल मॉडेलमध्ये टेस्टिंग ऍक्टिव्हिटी सगळ्यात शेवटी होते सुरुवातीला तेथे रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशनअसते त्यानंतर डिझाईन कोडिंग असते परंतु टेस्टिंग ऍक्टिव्हिटी शेवटी असते आणि म्हणूनच ऍक्टिव्हिटीज ला बराच वेळ लागतो आणि दुसरी समस्या अशी आहे की जोपर्यंत टेस्टिंग चालू होत नाही तोपर्यंत टेस्टर काय करतील व्ही मॉडेल त्यास उत्तर देते ते व्हेरीफिकेशन आणि व्हॅलिडेशन ऍक्टिव्हिटीजांवर संपूर्ण लाइफ सायकल मध्ये जोर देते आणि सामान्यत हे मॉडेल अधिक विश्वासार्ह सॉफ्टवेअर साठी वापरले जाते उदाहरणार्थ क्रिटिकल अँप्लिकेशन्समध्ये वापरले जाणाऱ्या सॉफ्टवेअर मध्ये व्ही मॉडेल वापरले जाते क्रिटिकल अँप्लिकेशन्स सॉफ्टवेअर मध्ये व्ही मॉडेल वापरली जात आहे येथे डेव्हलपमेंटाच्या प्रत्येक फेज मध्ये काही टेस्टिंग ऍक्टिव्हिटीज आहेत उदाहरणार्थटेस्ट केसेस चे नियोजन आणि नंतर त्यांची अंमलबजावणी परंतु प्रत्येक फेज मध्ये असे काही टेस्टिंग ऍक्टिव्हिटीज होतात हे व्ही मॉडेलचे आकृत्यात्मक प्रतिनिधित्व आहे ते व्ही सारखे दिसते म्हणून येथे मॉडेलच्या रिप्रेझेंटेशन ला व्ही मॉडेल म्हटले जाते रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन करताना सिस्टिम च्या टेस्ट केसेस डेव्हलप केल्या जातात जी सिस्टम टेस्टिंग दरम्यान अंमलात आणली जातात हाय लेवल डिझाईन दरम्यान इंटिग्रेशन टेस्ट केसेस डेव्हलप केली जातात डीटेल डिझाईन दरम्यान युनिट टेस्ट केसेस डेव्हलप केल्या जातात जे कोडिंग पूर्ण झाल्यानंतर युनिट टेस्टिंग दरम्यान वापरल्या जातात जसे आपण येथे पाहू शकता की व्हेरीफिकेशन आणि व्हॅलिडेशन verification and validation ऍक्टिव्हिटीज वर जोर दिला जात आहे आणि प्रत्येक फेज मध्ये वॉटर फॉल मॉडेलच्या विपरीत काही टेस्टिंग ऍक्टिव्हिटीज असतात जेथे टेस्टिंग ऍक्टिव्हिटीज केवळ इंटिग्रेशन आणि सिस्टिम टेस्टिंग मध्येच असतात या स्लाईडमध्ये असे सांगितले आहे सिस्टिम मध्ये कुठल्या टेस्ट ऍक्टिव्हिटीज होतात रिक्वायरमेंट अनालिसिस अँड स्पेसिफिकेशन मध्ये सिस्टिम टेस्ट केसेस केल्या जातात हाय लेवल डिझाईन मध्ये इंटिग्रेशन टेस्टिंग ऍक्टिव्हिटीज आणि आणि डीटेल्ड डिझाईन मध्ये युनिट टेस्ट ऍक्टिव्हिटी येतात या मॉडेलची सामर्थ्य म्हणजे ते व्हेरीफिकेशन आणि व्हॅलिडेशन verification and validation ऍक्टिव्हिटीज वर जोर देते हे वॉटर फॉल मॉडेलसारखेच आहे परंतु प्रत्येक फेज मध्ये काही व्हेरीफिकेशन आणि व्हॅलिडेशन ऍक्टिव्हिटीज आहेत परंतु नंतर त्यात बर्याच कमतरता आहेत जसे येथे वॉटर फॉल मॉडेलसारखेच फेज ओवरलॅपिंग सपोर्ट करत नाही एक फेज पूर्ण झाल्याशिवाय दुसरी फेज सुरू होत नाही जर काही डेव्हलपरनी त्यांचे काम प्रथम पूर्ण केले तर त्यांनी बाकीच्या डेवलपर साठी थांबले पाहिजे या मॉडेलमध्येत्यांना नवीन फेज सुरू करण्याची परवानगी नाही इतर डेव्हलपरने फक्त निष्क्रिय राहणे संपूर्ण फेज कम्प्लीट होईपर्यंत त्यांनी थांबले पाहिजे आधीची फेज कम्प्लिट झाल्यावरच ते पुढची फेज सुरु करू शकतात नंतरच्या चेंज रिक्वायरमेंट्स सहजपणे सामावले जात नाही इफ्फेक्टिव्ह रिस्क हाताळण्यासाठी सपोर्ट करत नाही तर व्ही मॉडेलच्या या काही समस्या आहेत परंतु नंतर हाय रीलॅबिलिटी आवश्यकता असलेल्या सिस्टम साठी ही नैसर्गिक निवड आहे आणि जेव्हा सर्व रिक्वायरमेंट सगळ्यांना ज्ञात असतात आणि टेक्नॉलॉजी ज्ञातअसते तेव्हाच याचा वापर केला जातो आता आपण प्रोटोटाइप मॉडेलकडे पाहूया जे मूलभूत वॉटर फॉल मॉडेल चे एक छोटेसे रूप आहे आपण प्रोटोटाइप मॉडेलच्या आकृत्यात्मक प्रतिनिधित्वाकडे पाहिले तर येथे इनिशिअल फेज म्हणजे प्रोटोटाइप कन्स्ट्रक्शन आणि त्या नंतर डिझाईन कोडिंग इत्यादी असते येथे फक्त वॉटर फॉल मॉडेल प्रमाणेच ऍक्टिव्हिटी चे आयोजन केले जाते परंतु नंतर वास्तविक डेव्हलपमेंट सुरू करण्यापूर्वी वर्किंग प्रोटोटाइप तयार करणे आवश्यक आहे प्रोटोटाइप म्हणजे काय प्रोटोटाइप ही एखाद्या सिस्टमची खेळणी सारखी अंमलबजावणी आहे ज्यामध्ये मर्यादित कार्यक्षमता कमी विश्वासार्हता इत्यादी आहेत परंतु प्रश्न असा आहे की आपण सिस्टम डेव्हलप करण्यापूर्वी प्रोटोटाइप डेव्हलप करण्याची आवश्यकता का आहे प्रोटोटाइप डेव्हलप करण्याचे काय फायदे आहेत पहिली गोष्ट म्हणजे आपण एकदा प्रोटोटाइप डेव्हलप केला तर आपल्याला सर्व रिक्वायरमेंट कोणत्या आहेत हे माहित असते जर काही रिक्वायरमेंट मिसिंग असल्यास आणि ग्राहक प्रोटोटाइप वापरत असेल तर आपण मिसिंग रिक्वायरमेंट कोणत्या आहेत हे शोधून काढू शकतो येथे ग्राहकांशी सुधारित संवाद आहे येथे एक वापरकर्ता सहभाग आहे कारण या उलट क्लासिकल किंवा इटरेटीव्ह वॉटर फॉल मॉडेल जेथे रिक्वायरमेंट दिल्यानंतर ग्राहकांना वितरित केलेले सॉफ्टवेअर दिसते येथे या मॉडेल च्या उलट ग्राहकांना त्याच्या टिप्पण्यांसाठी प्रोटोटाइप तयार केला आहे आणि एक प्रोटोटाइप अस्तित्त्वात असल्याने डाक्युमेंट कमी होतात देखभाल खर्च कमी होतो प्रोटोटाइप डेव्हलपमेंट टीम काही टेक्निकल रिस्क असल्यास त्या रिस्क वर लक्ष देऊ शकतील प्रोटोटाइप डेव्हलप करण्या मागील कारण म्हणजे सॉफ्टवेअर कशा प्रकारचे दिसेल इनपुट डेटाचे स्वरूप कसे असेल मेसेज रिपोर्ट परस्पर संवादांचे स्वरूप काय असेल हे ग्राहकांना स्पष्ट करण्यासाठी असेल डेव्हलपर टेक्निकल प्रॉडक्ट डेव्हलपमेंटशी संबंधित टेक्निकल समस्या अडचणी हाताळण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता आहे हे शोधून काढू शकतात आणि कधीकधी हार्डवेअर कंट्रोलरच्या रिस्पॉन्स टाइम सारख्या मुद्द्यांवर मोठे निर्णय अवलंबून असतात प्रोटोटाइप डेव्हलप करून डिझाइनर त्यांचे सोल्युशन हार्डवेअरच्या आधारावर घेऊ शकतातसमोरच्या हार्डवेअर कंट्रोलरचा प्रतिसाद वेळ सर्व डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीजमध्ये पुढे जाण्याऐवजी आणि हार्डवेअर कंट्रोलरचा प्रतिसाद वेळ कमी आहे आणि हे शोधण्याऐवजी ते सर्व बदलणे गरजेचे आहे तरप्रोटोटाइप डेव्हलप केल्याने ग्राहकांचा फीडबॅक मिळण्यास मदत होते आणि बर्याच टेक्निकल अडचणी स्पष्ट केल्या जातात आणि डेव्हलपमेंट योग्य रित्या पुढे जाऊ शकतो तसेच एकदा प्रोटोटाइप डेव्हलप झाल्यावर ते ग्राहकाला उदाहरण देण्यासाठी वापरला की ते टाकून दिले जाते आणि प्रत्यक्ष सिस्टिम डेव्हलप केली जाते परंतु प्रोटोटाइप डेव्हलप करण्याचा अनुभव डेव्हलपमेंट टीमला चांगला सॉफ्टवेयर डेव्हलप करण्यात प्रदीर्घ मार्ग दाखवतो येथे प्रोटोटाइप मॉडेलमध्ये प्रथम अंदाजे रिक्वायरमेंट प्राप्त केल्या जातात क्विक डिझाईन तयार केली जाते आणि नंतर विविध शॉर्टकट वापरुन प्रोटोटाइप तयार केला जातो शॉर्टकट अकार्यक्षम चुकीचे किंवा डमी फंक्शन्ससारखे असू शकतात वास्तविक गणनेसाठी कोड लिहिण्याऐवजी टेबल लूकअप असू शकतात आम्ही या चित्रात प्रतिनिधित्व करू शकतो की प्रारंभी तयार केलेल्या प्रोटोटाइपच्या आवश्यकतेच्या आधारावर क्विक डिझाइन केले जाते ग्राहकांच्या फीडबॅक च्या आधारे मूल्यांकनासाठी ग्राहकाला दिले जाते गरजा पुन्हा रिफाइन केले जातात आणि प्रोटोटाइपमध्ये त्वरित रचना तयार करावी लागते आणि जोपर्यंत ग्राहक प्रोटोटाइपवर समाधानी होत नाही तोपर्यंत सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी वॉटर फॉल मॉडेलचा मॉडेलचा वापर केला जातो तर हे वॉटरफॉल मॉडेल चे छोटेसे बदललेले स्वरूप आहे त्यात प्रारंभिक प्रोटोटाइप कन्स्ट्रक्शन जोडले जाते प्रोटोटाइप एक प्रकारची रिक्वायरमेंट तपशील अॅनिमेटेड रिक्वायरमेंट तपशील असल्यामुळे आवश्यकतेचे तपशील डाक्युमेंट आवश्यक नसते परंतु एक गोष्ट जी आपण येथे स्पष्ट केली पाहिजे ते एकदा प्रोटोटाइपद्वारे ग्राहकांना दर्शविण्यासाठी वापरले गेले आणि टेक्निकल अडचणी सोडवल्या नंतर प्रोटोटाइप काढून टाकला जातो आणि त्यानंतर डेव्हलपमेंट सुरू होतो पण प्रोटोटाइप कन्स्ट्रक्शन खर्चात भर घालतो आणि डेव्हलपमेंट आणखी महाग होतो नाही कारण अस्पष्ट युजर रिक्वायरमेंट आणि निराकरण न झालेल्या टेक्निकल समस्यांमुळे हा सॉफ्टवेअर डेव्हलप करण्याचा खरोखरच एक प्रभावी मार्ग आहे कारण प्रोटोटाइप नसल्यास आम्हाला बर्याच वेळा सॉफ्टवेअर बदलणे भाग पडते आणि प्रचंड रिडिझाईन खर्चामुळे ते अधिक महाग होते आणि जरी प्रोटोटाइप डेव्हलप करण्यासाठी थोडीशी आगाऊ किंमत लागली तरी परंतु खर्च कमी करण्यासाठी खूप प्रभावी ठरेल प्रोटोटाइप जर वापरले नाही तर शेवटी ग्राहकांमध्ये बरेच असंतोष असल्याचे आढळले ते बरेच बदल सुचवतात टेक्निकल समस्यांचे सोल्युशन झाले नाही आणि त्यामुळे परिणामी बरेच बदल होतात या चर्चेमध्ये आम्ही येथेच थांबू आणि पुढील व्याख्यानात आणखी काही लाइफसायकल मॉडेल्सवर चर्चा सुरू ठेवू